पहिल्या आठवड्याच्या मॉड्यूल 3 मध्ये परत आपले स्वागत आहे मागील विभागात आम्ही ट्रान्समिशन लाईन्स आणि त्यांचे नियमन करणारी समीकरणे समाविष्ट केली होती या विभागात आपण परावर्तन गुणांक आणि व्हीएसडब्ल्यूआर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माहितीचा समावेश करणार आहोत त्यामुळे ट्रान्समिशन लाइन्सचे समीकरण सोडवताना आपल्याला दोन समीकरण आले आहेत एक व्होल्टेजसाठी आणि एक करेंट साठी व्होल्टेज समीकरण असे देण्यात आले आणि करेंट चे समीकरण असे देण्यात आले येथे पुन्हा एकदा Gamma 𝚪 प्रसार स्थिरांक आहे आणि Z0 हा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा म्हणून ओळखला जातो त्यामुळे मग अडथळा Vx lx च्या गुणोत्तराइतकाच असला पाहिजे हे व्याख्या आहे आता अनेकदा काय होते की जर आपण सोर्स रेफरेंस प्लेन पासून मोजत असलो तर या समीकरणात असलेला हा एक्स स्रोतापासूनचे अंतर दर्शवतो पण हे एक आव्हान आहे की आपल्याला माहीत असलेल्या स्रोतावर निरपेक्ष मात्रा किती आहे जर आपल्याकडे एखादा स्रोत जोडलेला असेल तर तुम्ही मला सांगू शकता की स्रोत हा संदर्भ आहे पण समजा आपण फक्त एका टोकाला जोडलेल्या लोड ZL सह ट्रान्समिशन लाईन घेतो आपण त्याला स्रोत टोक म्हणतो मग तुम्हाला असे दिसते की जे खरोखरच जोडलेले आहे आपल्याकडे कोणताही संदर्भ नाही दुसरीकडे या टोकाला जोडलेला भार हा एक मानक संदर्भ आहे मानक संदर्भानुसार मला असे म्हणायचे आहे की भाराचे हे मूल्य स्थिर राहते आणि स्रोत टोकाला काही चर असले तरी ही किंमत बदलत नाही चर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत असतील तर त्यामुळे आपण पाहू शकतो की मग ओझे टोकाला आहे संदर्भ बिंदू म्हणून या ZL ची उपस्थिती स्रोताच्या तुलनेत अधिक मानक संदर्भ ठरू शकते तर आपल्याला माहित असलेली ही समीकरणे जेव्हा आपण X ते D पर्यंत समन्वय परिवर्तन घडवितो तेव्हा काय मिळवतो आणि जर D बरोबर व्हेरिएबल अंतर L असेल तर आपण L म्हणून संबोधू आणि नंतर ही समीकरणे सोडवताना आपल्याला मिळेल V आणि V ची मूल्ये सोडवताना शेवटी आपल्याला इंपेडेंस ची हे समीकरण मिळते तर लोड ZL कनेक्ट केलेल्या ट्रांसमिशन लाइनसाठी इनपुट बाधा या समीकरणाद्वारे दिलेली आहे पुन्हा आता जर आपण व्हेरिएबल म्हणून X वापरणे सुरू ठेवत राहिलो तर VL आणि IL हे संबंध मिळतील जे लोडच्या शेवटी व्होल्टेज आणि करंटसाठी आहे ZL लोड एन्डवरील बाधा VL IL च्या समान आहे आणि ते ZL बरोबर आहे Vआणि V चे निराकरण केल्यास या समीकरणामधून आपल्याला ही 2 समीकरणे मिळतील आणि मग Z शोधण्यासाठी हे स्त्रोतावरील अडथळा आहे आपल्याला हे समीकरण मिळाले आता X ते D पर्यंत समन्वय परिवर्तन केल्यावर आपल्याला हे समीकरण प्राप्त झाले आणि आपण पाहतो की या समीकरणातून ट्रांसमिशन लाइनच्या प्रतिबाधाचे मूल्य वाढत D बरोबर एकपातिकरित्या वाढत किंवा कमी होत नाही हे प्रत्यक्षात पुन्हा होते कारण tan फंक्शन स्वतः नियतकालिक आहे विद्युत कोनात 𝜫 कालावधीनंतर प्रत्येक Zd चे हे मूल्य स्वतःच पुनरावृत्त होते किंवा स्थितीच्या दृष्टीने प्रत्येक ƛ 2 लांबीनंतर Zd पुनरावृत्त होईल तर हे नियतकालिक आहे विद्युत तसेच तरंगलांबी तसेच वारंवारता हे तसेच नियतकालिक आहे आपण नंतर पाहू आता एका टोकाला जोडलेल्या लोडसह या ट्रांसमिशन लाईनची प्रतिबाधा आम्ही मागील स्लाइडवरून पाहिले की येथे इनपुट इम्पेडन्स Zd या समीकरणाद्वारे दिले आहे आता या समीकरणाच्या आधारे आपण काही मनोरंजक घटना शोधू शकतो उदाहरणार्थ जर समजा Zl 0 असेल तर आपल्याकडे या समीकरणाने दिलेली इनपुट प्रतिबाधा आहे आणि जर आपल्याकडे Zl असेल तर हे अनंत आहे जर हा शेवट ओपन सर्किट असेल तर Zd या समीकरणाद्वारे दिले जाईल आणि जर आपल्याकडे ZL हे Z0 च्या बरोबरीचे आहे मग आपल्याकडे ZD Z0 च्या समान आहे आता हा प्रश्न उद्भवतो की शॉर्ट लाइन किंवा ओपन लाईनचा फॉर्म्युला वापरुन ज्यास आपण मागील स्लाइडमध्ये पाहिले आहे की ट्रांसमिशन लाइन शॉर्ट किंवा ओपन सर्किट इंडक्टर्स किंवा कॅपेसिटर म्हणून कार्य करतात की नाही उत्तर इतके सोपे नाही कारण आपण या समीकरणांवरून पाहू शकता की Zd एक TAN फंक्शन आहे शॉर्ट सर्किट लाइनसाठी आणि Zd एक COT फंक्शन आहे ओपन सर्किट लाइनसाठी आता TAN आणि COT दोघेही सकारात्मक आणि नकारात्मक मूल्ये घेऊ शकतात म्हणून 𝞫d मूल्यांवर शॉर्ट सर्किट केलेल्या ओळी आणि ओपन सर्किट लाइन दोन्ही Zd ची मूल्ये नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकतात 𝞫d मूल्यांवर अवलंबून शॉर्टटेड ट्रान्समिशन लाइन किंवा शॉर्ट सर्कीटेड ट्रान्समिशन लाइनसाठी जर आपण Zd चे काल्पनिक मूल्य प्लॉट केले तर आपल्याला यासारखे वक्र मिळाले जे मूलतः Tan फंक्शन आहे आणि आपण हे कार्य करू शकता की ओपन सर्कीटेड ट्रान्समिशन लाइनसाठी देखील आकार समान असेल शिवाय 0 क्रॉसिंगचे बिंदू एक जुळणारी ओळ ही ट्रान्समिशन लाइनची एक विशेष बाब आहे जिथे वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा Z0 असलेली ट्रांसमिशन लाइन असलेली लोड Zl ला जोडली जाते आता जर ZLZ0 च्या बरोबरीने असेल तर लाइन जुळते असे म्हणतात याचा इतरही अर्थ आहे आपण नंतर पाहूया जुळण्याचा अर्थ असा होईल की जेव्हा लोड एंडचे परावर्तन गुणांक 0 असेल तर याचा अर्थ असा आहे की लोड एन्डवर परावर्तन नाही काही क्षणात आपल्याला लक्षात येईल आता जुळवणी लक्षात घ्या संज्जनी जुळवणी कन्जुगेट मॅचिंग पेक्षा वेगळे आहे कन्जुगेट मॅचिंग ही एक संकल्पना आहे जी वारंवार लम्प घटकांच्या सर्किटमध्ये वापरली जाते कन्जुगेट मॅचिंग ही एक संकल्पना आहे जिथे ते लोडवर जास्तीत जास्त पॉवर ट्रान्सफरशी संबंधित आहे जर ZG ही स्त्रोत प्रतिबाधा असेल तर ZG ही ZLची संयुक्ता असते तेव्हा जास्तीत जास्त शक्ती लोडवर हस्तांतरित केली जाईल हे ट्रांसमिशन लाइनमध्ये जुळणारे एक असे उदाहरण आहे जेथे लोडवर परावर्तन नसते तर हे 2 भिन्न घटक आहेत 2 भिन्न संकल्पना आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत अस्तित्त्वात असलेल्या आणखी एक मनोरंजक उदाहरण म्हणजे क्वार्टर वेव्ह ट्रान्समिशन लाइन म्हणून ओळखले जाते समजा ट्रान्समिशन लाईनची एकूण विद्युत लांबी ZL जोडलेली आहे किंवा RL एका टोकाशी जोडलेले आहे 𝜫 2 असल्यास हे ƛ4 किंवा चतुर्थांश तरंगलांबीवरील ƛच्या तरंगलांबीशी जुळते तर ZIn या मनोरंजक नात्याने दिले आहे ZIn ZL2 RL आता ट्रांसमिशन लाइनसाठी Z0 जर सतत ठेवले असेल तर आपण पाहतो की ZIn RLच्या व्यस्ततेशी संबंधित आहे तर याचा अर्थ असा की एक चतुर्थांश वेव्ह ट्रान्सफॉर्मर त्याच्या व्युत्पादनात लोड इनव्हर्ट करतो याचा अर्थ असा आहे की जर समजा RL हा एक शॉर्ट स्ट्रब असेल तर म्हणजे RL0 असेल तर आपण स्त्रोत शेवटी असीम अडथळा पाहू किंवा आरएल ओपन सर्किट असल्यास आपण इनपुटवर शॉर्ट सर्किट पाहू आता रेझिस्टिव्ह लोडसाठी एक चतुर्थांश वेव्ह ट्रान्समिशन लाइन दर्शविली आहे चर्चा केल्याप्रमाणे इनपुट प्रतिबाधा जो आपण येथे पाहू तो RLचा व्यस्त असेल मी मागील काही स्लाइड्समध्ये चर्चा करीत होतो की परावर्तन गुणांक नावाची संकल्पना आहे तर परावर्तन गुणांक म्हणजे V V तर आपण पाहिले की ट्रांसमिशन लाइन समीकरणे सोडवताना आपल्याला 2 घटक मिळतात एक म्हणजे V घटक आणि दुसरा म्हणजे V घटक V सकारात्मक x दिशेने प्रवास करणा या लाटेचा घटक दर्शवितो तर V उलट दिशेने वाटचाल करणार्या ट्रान्समिशन लाइनमध्ये प्रवास करणाया लाटेचा तो घटक आहे V x ला घटना लाट आणि V x परावर्तित लहरी म्हणून देखील ओळखले जाते तर ℾ किंवा परावर्तन गुणांक म्हणजे घटनेच्या लाटेचे परावर्तित लाटेचे प्रमाण आणि आपण पाहतो की ℾ या प्रमाणे दिले गेले आहे समन्वय परिवर्तन केल्यावर आम्ही ℾअसे लिहू शकतो जिथे ℾलोडच्या शेवटी परावर्तन गुणांक आहे तर हे परावर्तन गुणांक या ठिकाणी ℾ चे मूल्य आहे आता लोड जोडलेले असल्याने आम्ही सांगू की त्याचे ℾ स्थिर आहे जर लोड स्थिर असेल तर हे ℾ देखील स्थिर असेल एक विशेष गोष्ट म्हणजे आपण लक्षात घेत आहोत की समजा आपण घड्याळाच्या दिशेने इलेक्ट्रिकल आणि 𝜷d प्रवास करत आहोत जर आपण घड्याळाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत तर काय घडत आहे ते म्हणजे ℾd जर मी असे लिहिले तर d वाढल्यास ते म्हणजे जर मी लोडपासून दूर जात आहे तर माझे फेसर अधिक नकारात्मक होईल जर ते अधिक नकारात्मक झाले तर मी घड्याळाच्या दिशेने प्रवास करीत आहे म्हणूनच प्रत्येक वेळी जर मी या फॅसर आकृती च्या बाजूने जात आहे तर घड्याळाच्या दिशेने जात आहे किंवा ट्रांसमिशन लाइनच्या दृष्टीने मी लोडपासून दूर जात आहे तर ते या फॅसरआकृत्यावर घड्याळाच्या दिशेने प्रवास करते आता हा फॅसर चित्र फक्त ℾ च्या काल्पनिक आणि वास्तविक घटकांचा कथानक आहे आम्ही पाहतो की आपण लोडपासून दूर जात आहोत किंवा लोडकडे ℾd ची परिमाण स्थिर आहे दुसर्या शब्दांत आपण लोडपासून दूर जात आहोत किंवा लोडकडे आपण या ℾ प्लेनवर ज्या लोकसचा मागोवा घेत आहोत त्या एका वर्तुळाचे आहे आणि आपण लोडपासून दूर जात आहोत किंवा लोडकडे जात आहोत यावर अवलंबून आपण घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहोत मी म्हटल्याप्रमाणे जर मी लोडपासून दूर गेलो तर माझे D मूल्य वाढत आहे माझे फेसर अधिकाधिक नकारात्मक होत आहे अधिकाधिक नकारात्मक म्हणजे घड्याळाच्या दिशेने जाणे इतर मनोरंजक गोष्ट अशी आहे की जर मी विद्युत् लांबी बीटा डी ट्रांसमिशन लाइनसह ओलांडत गेलो तर गामा प्लेनवरील एकूण फेसर बदलत्या मूल्याच्या दुप्पट आहे तर मी 𝜷d ला लोडपासून दूर नेल्यास मी घड्याळाच्या दिशेने 2 𝜷d कोन हलवित आहे तर हे निष्कर्ष आम्ही काढू शकतो जेव्हा आपण रेषेसह पुढे जातो ℾd त्रिज्या ℾL परिमाण च्या वर्तुळासह फिरते आणि परावर्तन गुणांक घड्याळाच्या दिशेने फिरतो आणि D वाढत जातो आणि आपण जनरेटरच्या दिशेने जातो लोडवर अपव्यय केलेली शक्ती जसे मी म्हणालो मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीमध्ये शक्ती ही एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे आपल्याला प्रत्येक वेळस घटना पॉवर किंवा परावर्तित पॉवर ची गणना करावी लागेल किंवा नेट पॉवर लॉस ची गणना काय आहे तर जर आपल्याला लोडवर प्रसारित होणार्या एकूण शक्तीची गणना करायची असेल तर आपण हे समीकरणानुसार लिहू आणि नंतर काही गणितीय व्युत्पन्ना नंतर आपण या टप्प्यावर पोहोचू आता P ही घटना लहरीची शक्ती आहे जे ℾL ही लोड परावर्तन गुणांक आहे आणि आम्ही पाहतो की जे ℾL 0 आहे तर PL आहे लोडवर वितरित केलेली शक्ती ही घटना शक्तीइतकीच आहे PLPi आता प्रश्न आहे तर आम्ही येथून बघतो की ℾL 0 च्या बरोबरीचा आहे तर संपूर्ण घटना शक्ती लोडवर दिली गेली आहे म्हणूनच मी म्हणालो की जुळलेल्या रेषांसाठी ℾL 0 च्या बरोबरीचा असावा ही बाब मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीमध्ये प्रतिबाधा जुळण्याशी संबंधित आहे त्या स्थितीचा संदर्भ आहे जिथे लोडपर्यंत पोहोचणारी सर्व शक्ती त्यापर्यंत पोहोचविली जाते आणि घटना शक्तीचा कोणताही घटक परत प्रतिबिंबित होत नाही आणि आम्ही पाहतो की हे जेव्हा होईल परावर्तन गुणांक 0 असेल तर प्रश्न असा आहे की ती स्थिती काय आहे जेव्हा लोड परावर्तन 0 च्या समान होते हे शोधण्यासाठी आपण काय करतो की आपल्याला पुन्हा एकदा ZX प्रतिबाधाचे मूल्य सापडते आणि हे समीकरण दिले आहे ज्यावरून काही गणिती फेरफार केल्यावर आपल्याला यासारखे संबंध मिळू शकतात म्हणून येथे आम्ही प्रतिबाधा गुणांकच्या दृष्टीने पूर्वी V V 𝚪 आणि Z0 च्या दृष्टीने व्यक्त केलेला ZX दर्शवितो आता या समीकरणातून काही गणितीय फेरफारानंतर आम्ही ZX च्या बाबतीत 𝜞 साठी एक समीकरण शोधू शकतो तर कोणत्याही क्षणी 𝜞 ZXZ0 इतके आहे तर लोड समाप्तीवरील 𝚪 म्हणजेच या समीकरणातील 𝚪 हे संबंध समान असले पाहिजेत जिथे ZL लोड ओझे आणि Z0 हे वैशिष्ट्यपूर्ण प्रतिरोध आहे 𝚪 0 होण्यासाठी आम्ही ज्या जुळलेल्या प्रकरणा ची चर्चा करीत आहोत त्या साठी ZL Z0 बरोबरीचा असणे आवश्यक आहे तर दुस या शब्दांत जुळणीची अट अशी आहे की लोड एन्डवर कनेक्ट केलेला भार ट्रान्समिशन लाइनच्या वैशिष्ट्यपूर्ण अडथळाशी जुळला पाहिजे मायक्रोवेव्ह अभियांत्रिकीमध्ये वारंवार वापरली जाणारी आणखी एक मनोरंजक संकल्पना म्हणजे व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेश्यो आता हे एक गुणोत्तर आहे जे केवळ घटनेच्या आणि परावर्तित लाटांच्या लांबीच्या विशालतेवर अवलंबून depends only on the magnitude of the waves of the incident and reflected waves असते त्यांचा फेसरशी किंवा घटनेच्या फेजशी किंवा परावर्तीत लहरीशी काहीही संबंध नाही आता ट्रान्समिशन लाईनवर कोणत्याही क्षणी प्राप्त होणारे जास्तीत जास्त व्होल्टेज त्या घटना आणि प्रतिबिंबित लाटा आणि ट्रान्समिशन लाईनच्या वेळी कोणत्याही वेळी प्राप्त होणारे किमान व्होल्टेज दरम्यान रचनात्मक हस्तक्षेप असेल तेव्हा असे केले जाईल हे असू द्या आणि असे घडते जेव्हा प्रतिबिंबित आणि घटना च्या बाजूने विनाशकारी हस्तक्षेप केला जातो लक्षात घ्या जेव्हा जेव्हा 𝚪 1 च्या बरोबरीचा असतो तेव्हा जेव्हा घटना लहरीचे परिपूर्ण प्रतिबिंब असते तेव्हा किमान मूल्य 0 असेल आता VmaxVmin स्टँडिंग वेव्ह रेशियो म्हणून ओळखले जाते एक परिपूर्ण जुळणी परस्पर जुळते म्हणजेच परिपूर्ण जुळणी म्हणजे जेव्हा ZL Z0 च्या बरोबरीचा असतो तर या संबंधातून पाहिलेल्या VSWR शी संबंधित आहे ते म्हणजे जेव्हा 𝚪1 च्या बरोबरीचा असतो जेव्हा जेव्हा 𝚪 0 च्या बरोबरीचा असतो मी आपल्याकडे माफी मागतो आम्हाला माहित आहे की जेव्हा 𝚪 0 च्या बरोबरीचा असतो तेव्हा परिपूर्ण जुळणी होते आणि जेव्हा ते घडते तेव्हा VSWR 1 च्या बरोबर असते सहसा चांगल्यासाठी चांगल्या डिझाइन प्रॅक्टिसमध्ये VSWR सहसा 2 पेक्षा कमी असावे हे आपल्याला मॉड्यूल 3 च्या समाप्तीवर आणते